आम्ही मागील व्याख्यानात शेड्यूलरचे टास्क शेड्यूलर पाहिले आहेत टास्क शेड्यूलिंग हे रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमची सर्वात महत्वाची कामे आहे आणि आम्ही काही सोप्या रीअल टाईम टास्क शेड्युलर्सवर चर्चा केली आहे जे क्लॉक ड्ड्रिव्हन शेड्युलर म्हणून ओळखल्या जातात ज्याचा उपयोग प्रोसेसिंग पॉवर मेमरी इत्यादी अतिशय सोप्या अप्लिकेशन्समध्ये केला जातो ऑपरेटिंग सिस्टम एक लहान प्रोग्राम आहे जो खूपच कमी मेमरी आणि संगणकीय उर्जा घेतो आम्ही टेबल ड्रिव्हन शेड्युलर आणि सायक्लीक शेड्युलर्सकडे पाहिले कारण सायक्लीक शेड्युलर्सकडे मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्या शेड्यूलरची एक महत्त्वाची श्रेणी आहे आणि इव्हेंट ड्राईव्ह शेड्यूलर्स मोठ्या अप्लिकेशन्समध्ये वापरल्या गेलेल्या शेड्यूलर्सची एक महत्त्वपूर्ण श्रेणी आहे ऑपरेटिंग सिस्टम प्रक्रिया ओव्हरहेड आणि मेमरी फूटप्रिंट मध्ये महत्त्वपूर्ण असते मागील व्याख्यानात आम्ही पाहिले होते की इव्हेंट आधारित शेड्यूलर्सचे बरेच प्रकार आहेत परंतु नंतर त्या सर्व शेड्यूलर्सच्या 2 मूलभूत श्रेणींचे रूपे आहेत एक आहे ईडीएफ अरलिएस्ट डेडलाईन फर्स्ट आणि दुसरी आरएमए रेट मोनोटॉनिक अल्गोरिदम आहे ईडीएफ इष्टतम शेड्युलर आहे हे एक डायनॅमिक प्राधान्य शेड्युलर आहे आणि जरी ईडीएफ एक चांगली रीअल टाईम टास्क शेड्यूलर आहे तरीही आपल्याला अडचणी सापडतील ईडीएफचे कार्य यशस्वी शेड्यूल असू शकते जे इतर शेड्युलर शेड्युल करू शकत नाही त्याचा ओव्हरहेड कमी आहे परंतु ते सामान्य एप्लिकेशन मध्ये वापरले जात नाही तीन प्रमुख कमतरता म्हणजे एक ट्रान्झिव्हंट ओव्हरलोड झाल्यास काही कामास उशीर झाला तर कदाचित ते सिग्नलची वाट पाहत असेल किंवा तो मोठा कोड रन करत असेल किंवा कदाचित ते नॉन टर्मिनेशन लूपमध्ये गेले असेल परंतु जर तसे झाले तर अगदी कमी गंभीर कार्य किंवा सर्वात कठीण कार्य त्याची मुदत चुकवू शकते जी एक मोठी समस्या आहे दुसरा रनटाइम अकार्यक्षमता आहे इतर शेड्युलर बरेच कार्यक्षम आहेत उदाहरणार्थ आरएमए आधारित शेड्यूलर ईडीएफ शेड्यूलरच्या अकार्यक्षमतेचे स्त्रोत खालीलप्रमाणे आहेत प्रत्येक शेड्यूलिंग पॉईंटवर शेड्यूलर सक्रिय होतो आणि नंतर ईडीएफ अल्गोरिदममध्ये चालण्यासाठी पुढील कार्य निवडते हे सर्व तयार कार्ये तपासते सर्वात आधीची अंतिम मुदत कोणती आहे हे शोधून काढते आणि हे करण्यासाठी काही डेटा स्ट्रक्चरमध्ये कार्ये असणे आवश्यक आहे ते रांगेत थांबून असलेली कार्ये तयार आहेत की नाही हे प्रथम पहाते त्यानंतर रांग तपासली जाते आणि सर्वात आधीची अंतिम मुदत असलेले कार्य शोधले जाते n कार्ये असल्यास त्याची कार्यक्षमता हे O आहे Oकार्य शोधण्याची कॉम्प्लेक्सिटी आहे जेव्हा एखादी कार्य रांगेत असते तेव्हा कॉम्प्लेक्सिटीO असते कारण ते रांगेच्या शेवटी घातली जाते प्रत्येक शेड्यूलिंग पॉईंटवर O प्रत्यक्षात सक्षम नसते आपल्याकडे आदर्शपणे O कॉम्प्लेक्सिटी म्हणून असणे आवश्यक आहे कारण जर मायक्रोसेकँड्समध्ये कार्ये जास्त असतील आणि शेड्यूलिंग पॉइंट्स वारंवार आढळतील तर रनटाइम ओव्हरहेड महत्त्वपूर्ण होईल ईडीएफ शेड्यूलरची अंमलबजावणी करण्याचे इतर पर्याय खालीलप्रमाणे आहेत एक प्राधान्य रांग आहे जी रांगेचा एक प्रकार आहे जिथे रांगाच्या शीर्षस्थानी सर्वोच्च प्राधान्य कार्य उपलब्ध असते सर्वात कमी प्राधान्य असलेले कार्य शोधणे हे Oआहे परंतु प्राधान्य रांगेत समाविष्ट करण्याची कॉम्प्लेक्सिटी O आहे म्हणून ईडीएफ खरोखरच फारसा रनटाइम कार्यक्षम नाही रिअल टाइम अप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये सर्वात महत्वाची कमतरता भासू लागली आहे ती म्हणजे ईडीएफ आधारित शेड्यूलरमधील संसाधन सामायिकरण व्यावहारिक अँप्लिकेशन मध्ये रीअल टाइम कार्ये संसाधने सामायिक करणे आवश्यक आहे संसाधने मेमरी किंवा ओपन फाइल्स इत्यादींवर आधारित काही डेटा आयटम असू शकतात ज्यांना क्रिटिकल सेकशन्स म्हणतात ईडीएफ आणि क्रिटिकल सेकशन्स मधील कार्य संसाधनांसाठी असलेले निराकरण अत्यंत अकार्यक्षम आहे आणि यामुळे कार्य त्यांची मुदत चुकवण्यास कारणीभूत ठरतात संसाधन सामायिकरणासाठी कोणताही समाधानकारक समाधान उपलब्ध नसल्याने व्यावहारिक अँप्लिकेशन ईडीएफ न वापरणे हे मुख्य कारणांपैकी एक आहे रेट मोनोटॉनिक बेस्ड शेड्युलरसाठी रिसोर्स शेअरींगसाठी खूप चांगले अल्गोरिदम उपलब्ध आहेत ईडीएफ आणि गंभीर संसाधनांमधील कार्य करण्यासाठी असलेले निराकरण अत्यंत अकार्यक्षम आहे आणि यामुळे कार्य त्यांची मुदत चुकवण्यास कारणीभूत ठरतात संसाधन सामायिकरणासाठी कोणताही समाधानकारक समाधान उपलब्ध नसल्याने व्यावहारिक अँप्लिकेशनमध्ये ईडीएफ न वापरणे हे मुख्य कारणांपैकी एक आहे रेट मोनोटॉनिक बेस्ड शेड्युलरसाठी रिसोर्स शेअरींगसाठी खूप चांगले अल्गोरिदम उपलब्ध आहेत प्रत्येक कार्याचा कालावधी आणि मुदत एकसारखाच असतो तो कालावधी अंतिम मुदतीच्या समान असतो परंतु नंतर काही परिस्थितींमध्ये अंतिम मुदत आणि कालावधी भिन्न असू शकतो उदाहरणार्थ मुदत कालावधीपेक्षा कमी असू शकते किंवा काही मुदत कालावधीपेक्षा जास्त असू शकते या प्रकरणांमध्ये आम्ही ईडीएफ वेळापत्रक कसे तपासू शकतो एक उपाय म्हणजे उपयोग ≤ 1 असावा आणि ही पुरेशी स्थिती आहे नंतर सेट केलेली कार्ये ईडीएफमध्ये शेड्यूल करण्यायोग्य आहेत परंतु ती आवश्यक अट नाही कारण आम्हाला आढळले की काही टास्क सेट्स या निकषांची पूर्तता करत नाहीत हे खूपच कठोर निकष आहे ते निकष पूर्ण करीत नाही परंतु तरीही यास शेड्यूल करणे शक्य आहे जर pi ≠ di ही एक पुरेशी शेड्यूलिबिलिटी अट आहे परंतु नंतर अशी काही प्रकरणे येऊ शकतात जिथे त्यांना या निकषाची आवश्यकता नाही परंतु तरीही ते शेड्युलेबल बनते प्रत्यक्षात ईडीएफचे बरेच प्रकार आहेत एक महत्त्वाचा फरक म्हणजे मिनिमम लेक्सिटी फर्स्ट ईडीएफमध्ये आम्ही फक्त अंतिम मुदत पाहतो म्हणजे किती मुदती बाकी आहे परंतु नंतर आम्ही अंमलबजावणीची वेळ विचारात घेत नाही म्हणजेच येथे अंतिम मुदतीची आवश्यक आहे जर अंतिम मुदत 100 मायक्रोसेकंद असेल आणि संगणकाची आवश्यक वेळ ही 5 मायक्रोसेकंद आहे या कार्याच्या तुलनेत 5 जर दुसऱ्या कार्याची अंतिम मुदत १०० आणि संगणकासाठी आवश्यक वेळ जर 50 मायक्रोसेकंद आहे तर त्याच मुदतीनंतर जास्त कॉम्पुटेशन असलेली कामे करण्यास अधिक प्राधान्य देणे चांगले एमएलएफ मधील हीच मुख्य कल्पना आहे येथे शिथिलता म्हणजे कार्य अंमलबजावणीची गणना करण्यासाठी लागणारी अंतिम मुदत वजा म्हणून परिभाषित केल्या गेली आहे आणि हे एक चांगले अल्गोरिदम असल्याचे दिसून येते कारण आपण ज्या कार्यात प्रथम अपयशी ठरण्याची शक्यता आहे त्यांना सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते आणि ते किमान ईडीएफइतकेच चांगले प्रदर्शन करते परंतु नंतर काही प्रकरणांमध्ये ते ईडीएफपेक्षा चांगले प्रदर्शन करू शकते आपण ईडीएफ वर चर्चा केली अरलीएस्ट डेडलाईन फर्स्ट म्हणजे सर्वात आधीची अंतिम मुदत पहिला असलेला अल्गोरिदम ईडीएफइतकेच प्रवीण नसले तरीही रेट मोनोटॉनिक शेड्यूलर हा रिअल टाइम शेड्युलर्सचा सर्वात महत्वाचा वर्ग आहे परंतु याची व्यावहारिक अंमलबजावणी खूप सोपी आणि अधिक कार्यक्षम आहे संसाधन सामायिकरण सारख्या ईडीएफच्या इतर कमतरता येथे सुलभ होतात आणि म्हणूनच रेट मोनोटॉनिक शेड्यूलर बर्याच रीअल टाइम अप्लिकेशन्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात रेट मोनोटॉनिक शेड्यूलरमधील मुख्य कल्पना अशी आहे की एखाद्या कार्याची प्राथमिकता त्याच्या आगमनाच्या प्रमाणात प्रमाणात असते येथे प्रोग्रामर किंवा डिझाइनरद्वारे प्राधान्य योग्यपणे वाटप केले गेले आहे आणि नियुक्त केलेले प्राधान्य कार्य ज्या पद्धतीने येते त्या प्रमाणात किंवा त्याच्या वारंवारतेचे प्रमाणात असणे आवश्यक आहे आणि जर कार्य कालावधी 2 मिलिसेकंद असेल तर ज्या कार्याचा कालावधी 10 मिलिसेकंद आहे त्या तुलनेत निश्चितपणे या कार्याला उच्च प्राथमिकता असावी एखाद्या कार्याची वारंवारता किंवा कार्य कालावधी जितकी कमी असेल तितकी जास्त त्याची प्राथमिकता असावी हा या शेड्यूलरसाठी मूलभूत आधारभूत किंवा मूलभूत अल्गोरिदम आहे जर आपण वारंवारतेत किंवा आगमनाच्या दराच्या क्रमाने कामे आयोजित केली तर प्राधान्यक्रम वारंवारतेनुसार किंवा त्यांच्या कालावधीनुसार कमी होत जाणे आवश्यक आहे प्राधान्य म्हणजे कार्य आगमन दराचे वाढते फन्कशन होय उदाहरणार्थ कार्य 1 मध्ये वारंवार येण्याचे प्रमाण कार्य 2 च्या तुलनेत खूप जास्त आहे ज्यांचे आगमन दर कमी आहे म्हणून कार्य १ ला उच्च प्राधान्य आहे आणि कार्य २ ला कमी प्राधान्य आहे आणि या शेड्यूलरचे सार असा आहे की उच्च प्राधान्य कार्य कोणत्याही कमी प्राधान्य कार्यास पूर्व रिक्त करेल आणि त्याच्या आगमन वेळेवर चालू होईल चला प्रत्यक्ष अंमलबजावणी पाहूया की वेळ 0 ला हे होत आहे की नाही कार्य १ आणि कार्य २ उदाहरण दोन्ही तयार आहेत परंतु नंतर कार्य १ ला उच्च प्राथमिकता आहे आणि म्हणूनच ते चालू होते पहिल्या २ इन्स्टन्सला प्रतीक्षा करावी लागेल कार्य 1 कार्यान्वयन पूर्ण झाल्यावर कार्य 2 इन्स्टन्स चालू होईल आणि नंतर कार्य 1 चे पुढील इन्स्टन्स पोहोचेल ते टास्क 2 ची पूर्व रिक्त करते आणि चालू होते नंतर ते कार्य पूर्ण झाल्यावर कार्य 2 पुन्हा सक्रिय होते आणि याप्रमाणे रेट मोनोटॉनिक शेड्यूलिंगची मुख्य संकल्पना अशी आहे की उच्च प्राधान्य कार्य चालू असते आणि जोपर्यंत उच्च प्राथमिकता कार्य असेल तोपर्यंत कमी प्राधान्य कार्य चालू शकत नाही एक महत्त्वाचा परिणाम असा आहे की सर्व स्थिर प्राधान्य शेड्यूलिंग अल्गोरिदमांपैकी आरएमए हा रेट मोनोटोनिक अल्गोरिदम म्हणजे इष्टतम अल्गोरिदम आहे जर आरएमए पिरियॉडिक कार्यांचा सेट शेड्यूल करू शकत नसेल तर कोणताही स्थिर प्राधान्य शेड्यूलिंग अल्गोरिदम ते करू शकत नाही परंतु दुसरीकडे कोणत्याही स्थिर प्राधान्य टास्क शेड्यूलरद्वारे शेड्यूल केलेला कोणताही टास्क सेट आरएमए अंतर्गत चालविला जाऊ शकतो आरएमए एक अतिशय चांगली स्थिर प्राधान्य अल्गोरिदम आहे एखादे कार्य सेट दिल्यास शेड्युल विश्लेषणावर जे उपलब्ध आहेत ते रेट मोनोटॉनिक शेड्यूलरवर शक्यतेने शेड्यूल केले जाऊ शकतात ते परिणाम सामान्यत उपयोगाची मर्यादा म्हणून दिले जातात सेट मधील कार्ये किंवा प्रोसेसरच्या वापराच्या आधारे आम्ही निष्कर्ष काढू शकतो की हे आरएमए शेड्यूलर अंतर्गत प्रोसेसरवर चालू शकते किंवा नाही 1971नंतर हा उपलब्ध पहिला निकाल उपयोगिता बाध्य म्हणून ओळखला जातो हा मूलभूत निकाल आहे हा बर्याच काळापासून उपलब्ध आहे कारण येथे वापर ≤ 1 स्पष्ट आहे आणि प्रोसेसरचा वापर 1 असू शकत नाही आम्हाला पुढील अटी तपासण्याची आवश्यकता आहे कारण ही अट पूर्ण करणार्या कार्येचे टास्क सेट शेड्यूल करण्यायोग्य असतात दुसरा निकाल म्हणजे पुन्हा उपयोगितांसाठी उपलब्ध काळ 1971 मध्ये लिऊ आणि लेलँडने एका महत्त्वाच्या कागदावर प्रस्तावित केले की खालील उपयोग बंधनकारक आहे जर १० कार्य असतील तर ही दहा कार्यांची वापराची बेरीज होईल जी एक पेक्षा कमी पाहिजे त्यामुळे या रूपांतराला लाप्लास ट्रान्सफॉर्म लावून आपल्याला मिळेल जे एक पेक्षा कमी आहे जर n ०१ असेल तर ते जे १०० टक्के होईल एकच कार्य असेल तर वापर प्रोसेसरचा १०० टक्के होईल आणि रेट मोनोटोनिक अल्गोरिथम नुसार ते रेशेड्युल करता येतील पण जर दोन कार्य असतील तर ते होईल तीन कार्य असतील तर आणखी कमी होईल जर कार्य n ची संख्या वाढत गेली तर प्रोसेसर वापर कमी होऊन टास्क सेट शेड्युल करण्याचे प्रमाण कमी होईल जर आपण खरोखर कार्ये 1 2 3 4 5 इत्यादी संख्या घेतल्या तर येथे 10 कार्ये जवळजवळ 0 7 पर्यंत व्यवस्थित होते जर सेट केलेल्या कार्यांमध्ये ० 70 किंवा ७० पेक्षा जास्त प्रोसेसर वापर असेल तर आम्ही ते वेळापत्रकानुसार ते सुरक्षितपणे गृहित धरू शकतो जर उपयोग कुठेही 70० पेक्षा कमी असेल तर ही प्रत्यक्षात उपयोगाची उच्च मर्यादा आहे जोपर्यंत आम्हाला आढळले की एक कार्य संच वापर 70 पेक्षा कमी आहे आम्ही असा निष्कर्ष काढू शकतो की हे रेट मोनोटॉनिक शेड्यूलरद्वारे सुसंगतपणे केले जाऊ शकते या लिऊ आणि लेलँड बंधनानुसार कार्यांची संख्या वाढते आणि मोठ्या संख्येने 0 7 वर स्थायिक होते म्हणून जास्तीत जास्त उपयोग 0 692 आहे आणि हे मिळविण्यासाठी 0 692 ते अनिश्चित स्वरुपाचे निराकरण ते यावर आधारित आहे याला L हॉस्पिटल रुल लावून आम्हाला इंटरमीडिअट एक्स्प्रेशन लॉग 2 मिळेल जो 69 2 आहे जो पर्यंत वापर 69 2 आहे तो पर्यंत टास्क सेट लिऊ आणि लेलँड बंधनानुसार शेड्युलेबल आहे पण जर कार्यांची संख्या वाढत गेली तर आपल्याला ते या एक्स्प्रेशननुसार तपासावे लागतील दोन कार्यांसाठी प्रोसेसर वापर आहे जे रेट मोनोटोनिक अल्गोरिथम द्वारे सहज शेड्युलेबल आहे रेट मोनोटॉनिक शेड्यूलर हा शेड्यूलरचा एक महत्त्वपूर्ण वर्ग आहे जो बर्याच रीअल टाइम अँप्लिकेशन मध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो हे जवळजवळ प्रत्येक व्यावसायिक रीअल टाईम ऑपरेटिंग सिस्टमद्वारे समर्थित आहे आपण पुढील व्याख्यानात या शेड्यूलिंग अल्गोरिदमबद्दल चर्चा करू खूप धन्यवाद